पोलर पोटेंन्शिओमीटर आणि फेज शिफ्टर व्याख्यान 34 नमस्कार तर आपल्या शेवटच्या वर्गात आपण AC पोटॅन्शिओमिटर्स बद्दल बोलत होतो त्या वर्गात आपण काय शिकलो ते म्हणजे मुख्यतः AC पोटॅन्शिओमिटर कॅलिब्रेट करण्यासाठी DC स्टॅंडर्ड सेल कशी वापरावी कारण तिथे AC स्टॅंडर्ड सेल नाही हि एक महत्वाची गोष्ट आपण शिकलो होतो परंतु नंतर आपला वर्ग एका प्रश्नासह समाप्त केला होता तो म्हणजे जर पोटॅन्शिओमिटर ला दिलेल्या सप्लाय चा फेज अँगल अननोन सोर्स च्या फेज अँगल समान नसेल तर आपल्याला कधीच शून्य म्हणजेच नल मिळणार नाही म्हणून आपण त्या मार्गाने AC पोटॅन्शिओमिटर वापरू शकत नाही तर या वर्गात मला अस म्हणायचं आहे कि मागील वर्गात आपण ज्या पोटॅन्शिओमिटर ची चर्चा केली होती तो फक्त जेव्हा VS आणि VX चा फेज अँगल समान असेल तेव्हाच कार्य करेल म्हणून हे पोटॅन्शिओमिटर केवळ VX आणि VS चा फेज अँगल सारखा असेल म्हणजेच सप्लाय आणि अननोन चा फेज अँगल समान असेल तेव्हाच कार्य करेल अन्यथा ते काम करणार नाही आज आपण दोन योजनांचा विचार करणार आहोत ज्यात आपण अननोन AC सोर्स सोबत अर्बिटरी फेज अँगल मोजणार आहोत तर ह्या दोन उपायांना हे दोन कोऑर्डिनेट पोटॅन्शिओमिटर आणि पोलर पोटॅन्शिओमिटर म्हणतात तर प्रथम आपण पोलर पोटॅन्शिओमिटर बद्दल बोलूया तर या पोटॅन्शिओमिटर मध्ये आपल्याला नवीन उपकरणाची आवश्यकता असेल ज्याला फेज शिफ्टर म्हणतात फेज शिफ्टर म्हणजे काय प्रथम फेज शिफ्टर काय आहे ते समजून घेऊया तर फेज शिफ्टर म्हणजे ब्लॅक बॉक्स आहे ज्यामध्ये इनपुट आणि आउटपुट असते तर तुम्ही AC इनपुट व्होल्टेज Vin देऊ शकता आणि म्हणूनच पुन्हा एकदा आउटपुट व्होल्टेज Vout हे AC मध्येच मिळेल आणि या दोघांची फ्रिक्वेंसि निश्चितच समान असेल म्हणून आपण इनपुटवर जी काही फ्रिक्वेंसि द्याल तिच फ्रिक्वेंसि आउटपुट ला असेल तर V out ची समान फ्रिक्वेंसि असेल आणि आपल्याकडे एक घुंडी किंवा डायल किंवा एखादी वस्तू असेल ज्याला आपण चालु करू शकतो तर हे एक कंट्रोल आहे जेणेकरून हे तुम्ही चालू करू शकता जर आपण ते चालू केले तर काय होईल Vin च्या संदर्भात Vout चा फेज अँगल बद्लेल ठीक आहे तर जर मी हा टाईम रेखाटला जर हा Vin आहे तर Vout ला हि समान फ्रिक्वेंसि असेल पण हे गरजेचे नाही कि त्यांचा फेज Vin समान असेल म्हणून Vout ला काही अशाप्रकारे डीले असू शकतो तर हा Vout आहे आणि आपण ह्या घुंडी किंवा डायल च्या मदतीने Vin च्या संदर्भात Vout चा फेज अँगल बदलू शकतो म्हणून आपण हा Vout कुठेही हलवु शकतो कदाचित इथे किंवा डावीकडे तर तुम्ही हे हलवु शकतात म्हणून आपण घुंडी किंवा डायल ला बदलुन आपण Vout चा फेज अँगल बदलू शकतो

तर आपण हे वळवू शकतो समजा जर आपण हे उजवीकडे वळवले तर कदाचित हे पुढे जाईल याला डीले जास्त असेल जर आपण याला डाव्या बाजूकडे वळवले तर याला कमी डीले असू शकतो तर अशाप्रकारे फेज शिफ्टर काम करते आणि हि फेज शिफ्टर ची कार्यक्षमता आहे आता इथे दोन गोष्टी आहेत ज्या आपण शिकायला हव्याएक म्हणजे फेज शिफ्टर कसा बनवला जातो किंवा फेज शिफ्टर च्या आत काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोटॅन्शिओमिटर वापरून अननोन AC सोर्स मोजण्यासाठी फेज शिफ्टर चा उपयोग कसा करावा तर आता आपण फेज शिफ्टर समजू या तर तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन्स सारख्या इतर कोर्समध्ये याचा अभ्यास केला असेल तर परंतु येथे देखील आपण यावर चर्चा करू आणि आपण याच्या एका सोप्या योजनेवर चर्चा करू आणि आपण प्रत्यक्षात हे उपकरण पाहत नाही आहोत कदाचित याचे वास्तविक कंस्ट्रक्शन वेगळे असु शकते परंतु याचे तत्व समान आहेसिद्धांत समान आहे तर आपण काय करू आपल्याला 3 कॉईल्स आवश्यक आहेतआणि त्या कॉईल्स एका विशिष्ट पद्धतीने ठेवल्या गेल्या पाहिजेत तर मग हे आधी समजू कि इथे हा असा प्लेन आहे जो आडवा आहे आता कल्पना करा कि दुसरा प्लेन उभा आहे हा याला लंबपरपेंडीक्युलर आहे तर हे काही काल्पनिक प्लेन आहेत तर आपल्याकडे दोन प्लेन आहेतएक आडवा आणि दुसरा उभा आणि आता मी या दोन कॉईल्स या दोन प्लेन्स मध्ये अशाप्रकारे ठेवतो आता मी रेखांकित करतो एक कॉईल सोबत तिचा रेट मी उभ्या प्लेन वर अशाप्रकारे ठेवतो मी इथुन सुरवात करतो नंतर मी इकडे जातो नंतर असा नंतर मी असा जाईल आणि नंतर इथे इथे इथे तर हे कॉईल् चे एक पुर्ण वळणटर्न आहे जर तुम्हाला हवे असतील तर आपल्याकडे अजुन टर्न असु शकतात ठीक आहे तर आता आपल्याकडे 2 र्ट्न्स आहेत तर हि कॉईल ची सुरुवात आहे आणि कॉईल उभ्या प्लेन मध्ये अशा प्रकारे फिरते आणि नंतर बाहेर येते ठीक आहे जर मी एखादा करंट पास केला तर हे अशाप्रकारे प्रवाह करेल आणि जर हे करंट I याला IR म्हणु R म्हणजे ह्या दिशेचा रेट तर तो फ्लक्स निर्माण करेल तो फ्लक्स लाईन्स तयार करेल ज्या आडव्या प्लेन मध्ये असतील तर यामुळे फ्लक्स अशाप्रकारे डावीकडून उजवीकडे असेल बरोबर तर हे हे आहेहे फ्लक्स ह्या कॉईल ने तयार केले होते तर चला आता मी अजून एक कॉईल घेतो जी मी ह्या आडव्या प्लेन वर ठेवेल ठीक आहे तर हा एक पूर्ण टर्न आहे मला याचे अनेक टर्न मिळू शकतात तर असे अनेक टर्न मिळतील आणि नंतर हा कॉईल चा शेवट असेल ठीक आहे तर हि सुरुवात आहे हा कॉईल चा शेवट आहे ज्यामुळे करंट ह्या IB मधुन जाऊ शकते आणि जर कोणतेही करंट वाहत असेल तर तो काही फ्लक्स तयार करेल जो उभ्या दिशेने असेल तर याच्यामुळे तयार झालेला फ्लक्स असा असेल ठीक आहे मी या व्यवस्थेचे समोरील दृश्य देखील काढू शकतो आणखी एक दृश्य जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल कि मी काय करत आहे तर समोरच्या बाजूने मी पाहिले कि हा आडवा प्लेन फक्त एका रेषेलाईन सारखा दिसतो तर हा आडवा प्लेन एका रेषे सारखा दिसेल आणि हा उभा प्लेन पुन्हा एका रेषे सारखाच दिसेल आणि नंतर हि जी आपण निळी कॉईल पाहत आहोत ती अशाप्रकारे दिसेल आणि हे ते र्ट्न्स आहेत डावीकडून उजवीकडे हे र्ट्न्स आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे लाल कॉईल आहे जी आपाल्याला यासारखी दिसेल आणि कोईल च्या बाजूचे टर्नस असे आहेत आणि पुढच्या दिशेने आपल्याकडे करंट हे खालच्या दिशेने वाहत आहे ठीक आहे आणि यामुळे फ्लक्स लाईन्स तयार होतात रेट फ्लक्स लाईन्स या दिशेने आहेत आणि निळ्या फ्लक्स लाईन्स वरच्या दिशेने आहेत तर ते एकमेकांना परपेंडीक्युलर आहेत तर हे खरच बंद कर्व ज आहेत परंतु मी त्यांना जवळ जवळ रेखाटत नाही कारण मला हे खूप बटबटीत करायचे नाही आता जर मी AC करंट वाहु दिला या करंट ला IR म्हणुया हा IC पूर्ण IB आहे हा सुद्धा AC आहे आणि असे म्हणा कि हे दोघे 90 डिग्री फेज मध्ये आहेत तर मी असे लिहितो IR I0 cos 𝜔 t IB I0 cos 𝜔 t 90 BR 𝛼 IR BB B0 cos 𝜔 t BB B0 cos 𝜔𝑡−90 आणि म्हणुन आपण असे मानत आहोत कि लाल कॉईल मधील र्ट्न्स ची संख्या निळ्या कॉईल मधील र्ट्न्स च्या संख्येइतकीच आहे कारण दोघी कॉइल्स चा रीलकटन्स सारखा आहे तर या धारणे अंतर्गत जर IR ची मॅग्निट्यूड आणि IB ची मॅग्निट्यूड समान असेल म्हणजे I0 तर BR आणि BB च्या मॅग्निट्यूड देखील समान असतील म्हणजे B0 पण ते 90 डिग्री आउट ऑफ फेज असतील ठीक आहे अजून तरी ते छान आहे आता पाहू कि या दोन फ्लक्स लाईन्स एकत्र कश्या समाविष्ट होतात त्यासाठी तर प्रथम मी हे दोन करंट IR आणि IB काढतो हे मी निवडले आहे कारण हे मूळ ओरिजिन आहे आणि नंतर IB हा 90 डिग्री ने मागे आहे तर आपल्याकडे यथे IB आहे ठीक आहे आणि आता पाहू कि ह्या दोन फ्लक्स लाईन्स वेगवेगळ्या वेळी कशा दिसतात t 0 असताना लाल करंट जास्त आहे तर हा लाल फ्लक्स जास्त आहे तर आपल्याकडे डावीकडून उजवीकडे जास्तीत जास्त फ्लक्स असेल तर हि या आकृतीची सूक्ष्म आवृत्ती आहे लाल फ्लक्स डावीकडून उजवीकडे वाहतो आणि निळा फ्लक्स 0 आहे कारण निळे करंट 0 आहे तर निळे करंट फक्त 0 आहे आता जर आपण हे जोडत राहिलो तर ह्या दोन फ्लक्स चा परिणामरिझल्टन्ट हा ह्या दोन फ्लक्स चा व्हेक्टर बेरजेइतकच असेल म्हणून रिझल्टन्ट यासारखाच असेल तर हा रिझल्टन्ट आहे हा डावीकडून उजवीकडे आहे तर हा t बरोबर 0 डिग्री किंवा हा अँगल 0 डिग्री वर असेल t बरोबर 0 डिग्री तर हा 0 डिग्री आहे आता हा पॉईंट 45 डिग्री गृहीत धरुया तर 45 डिग्री वर आपल्याकडे काय आहे ह्या लाल फ्लक्स पॉझिटिव्ह आहेत लाल करंट पॉझिटिव्ह आहे तर लाल फ्लक्स ह्या डावीकडून उजवीकडे आहेत आणि यांची संख्या पूर्वीसारखी नाही ते काहीसे कमी आहे जर हे I0 असेल तर हे l0 भागिले रूट 2 आहे45 डिग्री तर लाल रंगाचा फ्लक्स आपण याप्रमाणे लहान लांबीचा काढू शकतो आणि निळ्या रंगाचा फ्लक्स अशाप्रकारेपुन्हा वरच्या दिशेने कारण हे करंट आता पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आणि हेच आहे त्याची लांबी त्यांच्या मॅग्निट्यूड च्या लांबी समान आहे म्हणून रिझल्टन्ट फ्लक्स हा असा असेल तर हा हिरवा रिझल्टन्ट फ्लक्स आहे तर हा हिरवा 45 डिग्री अँगल वर आहेहा 45 डिग्री आहे ठीक आहे कारण हे दोघं समान आहेतम्हणून हे t 45 डिग्री वर आहे आता त्याचप्रमाणे आपण t 90 डिग्री वर काय होते ते विचार करूया आता लाल रंगाचा फ्लक्स 0 निळा फ्लक्स जास्तीत जास्त आहे आणि पॉझिटिव्ह आहे म्हणून रिझल्टन्ट हे निळ्या फ्लक्स सारखे वरच्या दिशेने जाईल तर हे t बरोबर 90 डिग्री वर आहे आता त्याचप्रमाणे इथे 135 डिग्री वर आहे असे मानु तर आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे लाल फ्लक्स निगेटिव्ह आहे याचा अर्थ आता ते डाव्या बाजुला असेल परंतु ते पीक नाही ते जास्त व्हॅल्यु पेक्षा लहान आहे निळा पॉझिटिव्ह आहे पण पीक नाही म्हणून रिझल्टन्ट हे असेल म्हणून हा अँगल 135 डिग्री आहे तर हे अगदी 135 डिग्री इतके आहे म्हणून जर तुम्ही पाहिले कि जसजसा वेळ पुढे जाईल रिझल्टन्ट फ्लक्स कसा दिसेलतुम्ही पहाल कि रिझल्टन्ट फ्लक्स फिरत आहे या दोन करंट्स च्या अंगुलर फ्रिक्वेन्सी सारखा त्याच समान गतीने समान अंगुलर गतीने फिरत आहे आणि तो गोलाकार फिरत आहे तर आपल्याकडे असा निष्कर्ष आहे कि आपल्याकडे फिरणारी मॅग्नेटिक फिल्ड आहे तर आपणसुद्धा हि समान गोष्ट अशाप्रकारे काढू शकतो तर t 0 वर फ्लक्स लाईन्स ह्या डावीकडून उजवीकडे आहेत t 45 वर फ्लक्स लाईन्स अशा आहेतरिझल्टन्ट फ्लक्स लाईन्स नंतर अशा नंतर अशा तर फ्लक्स लाईन्स फिरत आहेत पहा ते फिरत आहे तर आता आपण या दोन कॉइल्स सोबत फिरणारी मॅग्नेटिक फिल्ड तयार केली आहे ह्या दोन 90 डिग्री आउट ऑफ फेज करंट वाहतात आणि त्या दोन परपेंडीक्युलर प्लेन्स वर ठेवल्या जातात त्या अवघ्या 90 अंशांनी विस्थापित हि होतात आता मी 3 री कॉईल घेतो जी मी आता आडव्या प्लेन मध्ये किंवा उभ्या प्लेन वर ठेवणार नाहीपण तिसऱ्या प्लेन वर ठेवेल मी याला वेगळ्या रंगाने रेखाटतो तर तिसरा प्लेन मी इथे काढतो तर हा आता अशा अँगल वर आहे हा उभा नाही आणि आडवा देखील नाही हा असा आहे ठीक आहे तर हा असा मागे जाईल हा सुद्धा असा मागे जाणार आणि असातर हा प्लेन आहे मी हे चित्र काढण्यात फार असा चांगला नाही चला मी इथे दाखवतोतर हा तो असा तिसरा प्लेन आहे समोरच्या दृश्यात हे असे आहे हा तिसरा प्लेन आहे आणि याला आणखी एक कॉईल आहे तर मी हि कॉईल हिरव्या रंगाने काढतो हे अशाप्रकारे जाईल तर इथून प्रारंभ करून हे असे जाईलअसे येईलआणि नंतर आपल्याला अधिक टर्न मिळू शकतात आणि हे बाहेरआउट आहे आणि हे आतइन आहे या कॉईल च्या आत आणि बाहेरतर ती कॉइल इथे आहे हि कॉईल येथे आहेसमोरूनकॉईल येथे आहे ठीक आहे आता जर मी व्होल्टमीटर किंवा ऑससीलोस्कोप कॉईल च्या लगत ठेवले तर आपण काय अपेक्षा करू तिथे काही व्होल्टेज असेल का हो नक्कीच असेल कारण हि कॉईल इथे आहे आणि मॅग्नेटिक फील्ड फिरत आहे आपल्याकडे फिरणारी मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणुन कॉईल सोबत जोडला गेलेला फ्लक्स वेळे बरोबर बदलत आहे आणि म्हणुनच फरडेज लॉ Faraday's law नुसार आपल्याला काही व्होल्टेज यालगत मिळेल तर चला थोडं गणित करूया जर तुम्हाला आवडत असेल असे म्हणुया कि जर आपल्याकडे तिसरी कॉईल अँगल थिटा ला असेल तर हि तिसरी कॉईल आहे तर मी याला पूर्वीप्रमाणेच काढतो तर z कंट्रोल करा म्हणून मी हे आधी केले त्याप्रमाणे काढतो तर हि तीसरी कॉईल आहे जी अँगल थिटा ला आहे आता कोणत्याही विशिष्ट वेळी या कॉईल चा फ्लक्स लिंकेज किती आहे तर चला त्याची आकडेवारी करूया तर तिसरी कॉईल इथे आहे तर मी या कॉईल ची लांबी खूप कमी घेतो यासारखी ठीक आहे मी हे करत आहे तर हि तिसरी कॉईल आहे आणि म्हणुया कि या कॉईल चे क्रॉस सेकशन क्षेत्र हे A आहे तर क्रॉस सेकशन म्हणजे कोणता भाग या आकृतीत हा भागहा भाग तर तो भाग किंवा मी फक्त या कॉईल चा भाग काढतो तिसऱ्या कॉईल चा A आहेहा अँगल थिटा असताना चा भाग आहे

आणि ती मी कॉन्स्टंट ठेवु शकतो मी या कॉईल ला एका विशिष्ट अँगल वर ठेवू शकतो म्हणून जर आपण थिटा निश्चित केला थिटा ला एखाद्या व्हॅल्यु वर निश्चित करानंतर फ्लक्स लिंकेज वेळोवेळी बदलत असेल नंतर फ्लक्स लिंकेज वेळोवेळी बदलत असेल आणि इंड्युस्ड EMF फ्लक्स लिंकेज बदलण्याच्या दराईतका असेल E 𝑑𝜑𝑑𝑡 −𝐾𝜔 sin 𝜔𝑡−𝜃 तर आता जर आपण थिटा बदलला तर E चा फेज अँगल बदलेल म्हणून उदाहरणार्थ दोन प्रायमरी कॉइल्स मधील करंट IR आणि IB जर हि टायमिंग डायग्राम असेल तर दुसरी किंवा तिसरी जिला मी तिसरी कॉईल म्हणतो ज्याला तुम्ही दुसरी म्हणु शकता कारण हि ट्रान्सफॉर्मेर च्या सेकंडरी कॉईल सारखी आहे जिथे काही EMF प्रेरीत होतो जेणेकरून E तर हे E बदलु शकते जर मी असे समजले कि थिटा 0 आहे जर मी याला अँगल 0 ला ठेवले तर E हा वजा sin omega t असेल E हे अशाप्रकारे असेल म्हणून हा थिटा 0 असताना चा E आहे तर याचा अर्थ जर मी हि कॉईल येथे ठेवली तर मी हि कॉईल हलवु शकतो तर हि कॉईल फिरू शकणारी आहे हि कॉईल फिरू शकणारी आहे मी हि कॉईल इथे ठेवू शकतो आणि लॉक करू शकतो जेणेकरून ती कोणत्याही संधीने हलु नये मी हि कॉईल इथे ठेवू शकतो आणि लॉक करतो तर हि हलणार नाही तर आता मी थिटा बदलू शकतो आणि आता जर मी थिटा बदलला तर 0 डिग्री थिटा साठी म्हणजेच जेव्हा कॉईल उभी असेल तुम्ही पाहू शकतात कि हा EMF चे एक रूप असेल आणि आता जर मी थिटा काहीतरी वेगळा बदलला तर समजा मी थिटा 10 डिग्री किंवा त्यासारखं काहीतरी घेतलं तर मला 10 डिग्री चा उशीर म्हणजेच डीले होईल कदाचित यासारखा म्हणून हा थिटा 10 डिग्री असताना चा हा E आहे तर आपण तिसऱ्या कॉईल च्या अँगल थिटा ची स्थिती बदलून आपण EMF ची स्थिती बदलू शकतो म्हणून आपण पाहत आहात कि हि व्यवस्था प्रत्यक्षात एक फेज शिफ्टर आहे जर आपण या दोन कॉईल्स ला दोन 90 डिग्री आउट ऑफ फेज करंट्स दिले तर आपल्याला EMF मिळेल यात आपण तिसऱ्या कॉईल ची स्थिती बदलून याचा अँगल बदलू शकतो याचा अर्थ हा अँगल तर आपला फेज शिफ्टर अशा प्रकारे कार्य करतो तर पुढच्या वर्गात आपण ह्या पॉईंट पासून आपली चर्चा सुरु करू आणि पुन्हा एकदा पोटॅन्शिओमिटर मध्ये फेज शिफ्टर कसे वापरायचे यावर बोलु आणि नंतर आपण दुसऱ्या पोटॅन्शिओमिटर बद्दल बोलु जो कोऑर्डिनेट पोटॅन्शिओमिटर आहे ज्या मध्ये देखील आपण AC व्होल्टेज सोबत अर्बिटरी फेज मोजणार आहोत